हॅलो नमस्कार 'एनहान्सिंग सॉफ्ट स्किल्स अँड पर्सनॅलिटी' या माझ्या कोर्समध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपण अजूनही दुसऱ्या आठवड्यात आहोत बरोबर आपण आठवड्याच्या मध्यभागी आहोत आज आपण चौथे युनिट पाहणार आहोत यातला संपूर्ण 9 वा धडा अभ्यासणार आहोत या धड्यात मी उशीरविलंब कसा हाताळावाव्यवस्थापन कसे करावे याबद्दल बोलणार आहे विलंब हाताळण्याचा दुसरा भाग आणि विशेषतः चालढकल करण्याच्या प्रवृत्तीतून कसे बाहेर पडावे यावर मी लक्ष केंद्रित करणार आहे सुरू करण्यापूर्वी मागील धड्यांमध्ये आपण काय केले यावर थोडी नजर टाकूया मागील धड्यात मी चालढकल करणे यावर चर्चा करून आपण ते कसे समजून घेतले पाहिजे आपण तसे का करतो एखादे काम आपण पुढे का ढकलतो आणि मी परकिन्सनच्या साध्या नियमापासून चर्चा करण्यास सुरुवात केली जो 'परकिन्सनचा नियम' म्हणून अतिशय प्रसिद्ध आहे हा नियम स्पष्ट करतो कि काम वाढण्याचे कारण म्हणजे जो उपलब्ध वेळ आहे तेवढाच काम पूर्ण करण्यासाठी वापरणे आहे तो वेळ भरून काढण्यामध्ये काम वाढत जाते तर याचा अर्थ असा की जर तुम्हाला काम करण्यासाठी एखादी अमर्यादित मुदत दिल्यास तुम्ही तुमचे काम कधीही संपवणार नाही तर ही एक मानवी प्रवृत्ती आहे स्वाभाविकता आपल्या सर्वांकडे काम पुढे ढकलण्याची प्रवृत्ती आहे ही एक प्रकारची सवय आहे जी आपण एखादे काम पुढे ढकलण्याच्या मानसिकतेतून विकसित झाली आहे मी तुम्हाला सांगितले होते की हे म्हणजे एक प्रकारचे दोन घटकांतील अंतर आहे काय केले पाहिजे आणि प्रत्यक्षात काय होते तुमच्याकडून कामाच्या निकालाबाबतीत काय अपेक्षित असते आणि तुम्ही प्रत्यक्षात काय देता हे दर्शविते की तुम्ही किती चालढकल करता ही चालढकल तुमच्यावर काय परिणाम करते तर ही न वापरलेल्या संधीकडे घेऊन जाते ही तुम्हाला खूप सुमार कामगिरी करायला भाग पडते आणि शेवटी याचा परिणाम तुम्हाला ताणतणाव देण्यामध्ये होतो आणि तुम्हाला दुःखी करुन सोडते मात्र जर तुम्ही हे व्यवस्थित हाताळले तर तुम्हाला शांत आरामदायी आणि समाधान वाटेल जर तुम्ही आनंदी असाल तर तुमच्या आयुष्यावर तुम्ही योग्य नियंत्रण मिळवू शकता आणि तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देता येईल तसेच तुम्हाला असे वाटेल की रडारचे नियंत्रण नसलेल्या बोटीप्रमाणे माझे आयुष्य भरकटलेले नसून ते योग्य दिशेने चालले आहे असे कुठेतरी जिथे तुमचे उद्दिष्ट परिपूर्ण होणार आहे आणि ही भावना तुम्हाला सतत उत्साही आणि आनंदी ठेवेल म्हणून हे महत्त्वाचे आहे की मी याची चर्चा मागील धड्यात केली आहे तुम्ही चालढकल करण्याची सवय कशी हाताळली पाहिजे हे शिकले पाहिजे आणि हे समजून घेण्यासाठी आपण चालढकल होण्यास कोणती कारणे आहेत त्याची चर्चा केली त्यापैकी काही महत्त्वाच्या कारणांची चर्चा मी केली होती जसे की अज्ञात गोष्टींची भीती आपण नेहमी अशा गोष्टींना घाबरतो की जे खूप रहस्यमय नकारात्मक विचारसरणीने भरलेले आहे आणि असे अज्ञातमाहित नसलेले नेहमीच वाईट असते तर काहीतरी मी कसे सुरु केले पाहिजे जर मी काय करणार आहे याबद्दल मला खात्री नसेल तर याला जोडूनच येते ते म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव जर मला एखादी गोष्टच माहित नसेल तर मी ती कशी करेन बरं याचा शेवट कसा होईल एक दोन वेळा झालेली सुमार कामगिरी आणि नंतर ही भीती म्हणजे जर माझी कामगिरी चांगली झाली नाही तर जर मी हे खूप खूप वाईट केले जर मी ती चूक केली माझी लोक चेष्टा तरी करणार नाहीत ना ते माझ्याकडे बघून हसणार तर नाहीत ना मला तिच्याकडून नकार तर मिळणार नाही ना जर मी या वेळेस केले नाही तर आणि एकूणच सर्व नकारात्मक विचार चांगल्या पद्धतीने करण्याऐवजी खरतर तुम्हाला यावर कोणतीही कृती करायला भाग पाडत नाही मी सहजच तुम्हाला सांगितले होते की आळस सुद्धा चालढकल करण्यामागे एक महत्त्वाचा घटक आहे आपण न्यूटनच्या नियमांची चर्चा सुस्ती एकदम आळशी च्या अनुषंगाने केली माणूस म्हणून आपल्या शरीराला सुस्ती च्या बाबतीत त्याच अवस्थेत सतत राहायला आवडते याउलट तुम्ही जर नेहमी गतीशील असाल तर तुम्ही सतत अशा प्रकारे गतिशील राहता चालढकल करण्यामागच्या कारणाशिवाय मी अशी चर्चा केली होती की एखादी 'परिपूर्ण' अशी व्यक्ती सुद्धा कामाच्या बाबतीत चालढकल करण्याचा प्रयत्न करते कारण त्याला नेहमी अंतिम निकाल माहीत करून घेणे आवडते अशी व्यक्ती नेहमी अत्यंत महत्वाची संसाधने मिळतील योग्य वेळेसाठी योग्य कौशल्यासाठी वाट पाहात असतात यामुळेसुद्धा विलंब होत असतो सर्व प्रकारच्या गोष्टींचे व्यसन सर्व प्रकारचे व्यसन यामुळेसुद्धा विलंब होतो आणि साधी बालिश उदासीन विचारसरणी मी काही गोष्टी करणे टाळतो हे सर्व विलंब होण्यास कारणीभूत आहे जर मी यायला उशीर केला तर मला वाटते की समस्याच निघून जाईल आणि मला यासाठी फार काळजी करण्याची गरज नाही अजून एक अशी भारावलेली भावना असते की त्या कामाचे भयानक स्वरूप बघून लोक त्यापासून विचलित होतात आणि ते लक्ष केंद्रित करण्यास कमी पडतात असे ही म्हटले होते की तुम्ही 'पीटर पॅन लक्षणांनी' ग्रासला तर नाही ना हेसुद्धा तपासण्याचा प्रयत्न करा तर 'पीटर पॅन' ही बॅरी ची प्रसिद्ध व्यक्तिरेखा ज्याच्याकडे अशी बालिश मानसिकता होती आणि तो लहान मुलांसारखा वागायचा लहान मुलांसारखे वाटायचे लहान मुलां सारख्या कृती करायचा एका लहान मुलाप्रमाणे परंतु तरीसुद्धा तो शरीराने वाढला आणि शेवटी प्रौढ झालाच सर्वसाधारणपणे आपण हे लक्षण अशा लोकांना उद्देशून वापरतो जे भावनिक दृष्ट्या अपरिपक्व किंवा सामाजिक दृष्ट्या परिपक्व आणि नंतर ते जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांना जे काम पूर्ण करण्यासाठी दिले आहे त्याकडे बेजबाबदारपणे वागण्याचा प्रयत्न करतात आता तुम्ही स्वतःला विचारा कि तुम्ही अशा गोष्टींमुळे त्रस्त आहात का शेवटी समारोपाच्या दृष्टीने एक विचार व्यक्त करून हे संपवण्याचा प्रयत्न करीत आहे की एखाद्या कामाला उशीर करणे म्हणजे खरतर कामाला नकार दिल्यासारखे असते हे स्पष्ट करण्यासाठी मी तुम्हाला लिओ टॉलस्टॉय ची कथा सांगितली होती त्या कथेमध्ये देव वास्तवसत्य पाहत असतो परंतु वाट पाहतो आणि त्या कथेचा सार असा होता की न्याय देण्यास उशीर करणे म्हणजे न्याय देण्यास नाकारल्यासारखे आहे तर मी एक सूचना दिली होती की तुम्ही काम करण्यास विलंब करू नका त्यामुळे तुम्ही स्वतःला विकसित करण्यासाठी प्रगल्भ करण्यासाठी तुमची सॉफ्ट स्किल्स विकसित करण्यासाठी तुमच्या भविष्यकालीन कारकिर्दीच्या विकासाला नाकारत असता यामुळे हे सगळे थांबू शकते नाकारले जाऊ शकते अशा चालढकल करण्याच्या प्रवृत्तीमुळे तुम्हाला वंचित ठेवले जाऊ शकते आणि शेवटी माझ्या आवडीच्या वाक्याने मी समारोप केला की एखाद्याला वचन द्यायला घाबरू नका ठीक आहे जबाबदारी स्वीकारा ते काम करा याच बरोबर तुम्ही एका गोष्टीची दक्षता घेतली पाहिजे की या वचनबद्धतेच्या नावाखाली तुम्ही वेळ वाया जाऊ देऊ नका मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही स्पष्टपणे 'नाही' म्हणणे गरजेचे आहे पुढील धड्यांमध्ये आपण हे कसे करायचे ते बघणार आहोत परंतु या धड्या मध्ये चला तर पाहूया आपल्याला हे आव्हान कसे पेलवता येईल हे कसे हाताळता येईल आणि चालढकल करण्याच्या सवयीतून कसे बाहेर पडता येईल आता मी मागील धड्यात जे सांगितले होते की मुळतः तुम्ही कोणत्याही गोष्टीकडे पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की मला हे काम करायला आवडत नाही तुम्हाला काहीही करायला आवडत नाही असे म्हणायला अवघड वाटते कारण तुम्ही ते करायला घाबरत असता तुम्हाला वाटते की हे खूप मोठे काम आहे तुम्हाला ते करायला आळस वाटतो आणि या सर्व कारणांमुळे तुम्ही ते करत नाही त्याच्यावर तुम्ही कोणतीही क्रिया करत नाही तुम्ही ते करतच नाही तर एक मोठा प्रश्न असा आहे की तुमच्या समोर उभे असलेल्या कामाची तीव्रता इतकी असते की तुम्हाला ते आवडत नाही तुम्ही घाबरलेले असता खूप मोठे काम आहे आणि तुम्ही आळशी आहात हे तुम्ही वेगळ्या पद्धतीने विचारता आता प्रश्न आहे तो असा तुम्ही हत्तीला कसे खाणार हे एक खूप गमतीशीर कोडे आहे हे फार आनंददायक पद्धतीने विचारले आहे परंतु हे तितकेच गंभीर सुद्धा आहे तुम्ही हत्तीला कसे खाणार म्हणजे असे की एखाद्या हत्तीसारखे मोठे तुम्ही ते कसे खाणार आणि याचे सोपे उत्तर आहे थोडे थोडे घासभर एक एक घास ठीक आहे एक घास झाल्यानंतर दुसरा घास हा उपाय हत्तीला खाण्यासाठी करता येऊ शकतो जर तुम्ही संपूर्ण हत्ती खाण्याचा विचार करत असाल तुमच्या छोट्याश्या तोंडात तो टाकण्याचा प्रयत्न करत असाल तर ते अशक्य आहे परंतु तुम्ही जर ते छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागले तर तुम्हाला ते शक्य आहे छोटासा एक घास घ्या तो चाऊन मग दुसरा घास घ्या तर एकामागे एक घास घेतल्यास तुम्ही तो हत्ती खाऊ शकता परंतु अर्थातच हे एक रूपकात्मक उदाहरण आहे तुम्हाला सांगण्यासाठी की छोट्या छोट्या टप्प्याने तुम्ही एकादे काम करू शकता जे तुम्हाला हिमालयासारखे दिसत असते जी तुम्हाला अशक्यप्राय वाटते परंतु तुम्ही ते हाताळू शकता जर तुम्ही ते थोड्या थोड्या प्रमाणात केले तर हे तुमचे पहिले पाऊल आणि पहिली सूचनाटीप मला तुम्हाला चालढकल करण्याच्या समस्येतून बाहेर कसे काढता येईल द्यावयाची आहे भलेही हत्तीसारखे मोठे काम असो फक्त तुम्ही त्याची तुकड्या तुकड्या मध्ये विभागणी करा मग ते हिमालयासारखे असले तरी तुकड्या तुकड्यात विभागणी करा फक्त त्या मोठ्या कामाची आपल्याला झेपेल अशा छोट्या तुकड्यांमध्ये छोट्या हाताळण्या इतपत तुकड्यांमध्ये कामांमध्ये विभागणी करा आता जर तुम्ही परिपूर्ण सराईत असाल आणि तुम्ही स्वतःला कोणतेही काम करण्यासाठी सदैव तत्पर ठेवत असाल तर तुम्हाला असे वाटेल की जोपर्यंत या चुकांवर मात करणार नाही तोपर्यंत मी कधीच ही कृती करण्यास सुरुवात करेन तुमच्या आयुष्यात हे साधे तत्त्व लक्षात ठेवा की कोणीही परिपूर्ण नाही कुणीच ज्याला तुम्ही आदर्श म्हणून पूजा करता तेसुद्धा आपण एक म्हण ऐकली असेल की मूर्ती चे सुद्धा पाय मातीचेच असतात तर प्रत्येक प्रत्येकजण शेक्सपियरने निर्माण केलेल्या जुलियस सीझर किंवा हॅम्लेट अशा महान व्यक्तिरेखा परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा काहीना काही छोटे दोष होते हमर्सिया अधःपतन ज्यामुळे त्या व्यक्तीला दुर्दैवी मृत्यूला सामोरे जावे लागते आयुष्य भयंकर पद्धतीने लयास जाते तर ते समजून घ्या एखादी गोष्ट समजून घ्या भलेही ती कितीही अवघड असो मग तो किती जरी महानअवाढव्य असला तरी शक्तिशाली किंवा परिपूर्ण असला तरी तर तुम्ही कुठे आहात तर स्वीकार करा की कुणीही परिपूर्ण नाही आणि छोट्या मोठ्या चुका करायला अजिबात घाबरू नका जर समजा तुम्ही एखादी छोटी चूक केली तर तुम्ही स्वतःला असे म्हणा की मी ना एकदा सुरुवात करेन आणि ते काम सुरू करा काही तडजोडी करा सुरेख पद्धतीने व तुमचे छान मनस्वास्थ्य ठेवून कामाला लागा जेव्हा तुम्ही त्या कामाची सुरुवातच केली नसेल अशा परिस्थितीत थोडेसे कठीण आहे जेव्हा तुम्ही मोकळ्या मनाने नवीन कल्पना स्विकारता तेव्हा हे खूप महत्त्वाचे आहे तर जेव्हा तुम्ही एखादे काम सुरु करता तेव्हा ती स्थिर मानसिकता ठेवू नका विकासाचीवृद्धीची मानसिकता ठेवा ज्याची आपण गेल्या आठवड्यात चर्चा केली होती छोट्या छोट्या तुमच्या चुकांमधून सतत शिकत रहा आपण केलेल्या चुकांचा आदर केला पाहिजे आणि त्यातून आपण काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण चुका केल्याशिवाय अपयशाशिवाय यश मिळणार नाही परंतु जर का तुम्ही चुकांपासून शिकायला सुरुवात केली आणि परत अशा छोट्या चुका होतीलच असा दृष्टिकोन ठेवून जर मी कामाला सुरुवात केली तर उशीर नावाचा प्रकार लवकरच अदृश्य होईल सुरुवातीला हे हिमालयाप्रमाणे मोठे दिसत होते आणि जसजसे तुम्ही कृती करायला लागता तस तसे हे नाहीसे होताना दिसते जसे सूर्य उगवल्यावर दवबिंदू जसे नाहीसे होतात तसे याउलट जर तुम्ही एखाद्या कामाच्या बाबतीत तात्काळ कृती केली नाही तर ते सुरुवातीला एका दवबिंदू सारखे दिसते आणि हळूहळू ते मोठ्या हिमालय पर्वता सारखे वाढायला लागते तर हे लक्षात ठेवा त्याचे छोटे छोटे भाग करा चुका करायला घाबरू नका एक वेळेस एक छोटे असे लहान मुलांसारखे शिका मी तुम्हाला सांगतच आलोय कितीतरी गोष्टींसाठी तुम्ही लहान मुलांकडून शिकले पाहिजे या बाबतीत लहान मुलांकडून शिका कि पहिले पाऊल टाकण्यासाठी ते कधीही घाबरत नाही ते मुल पहिले पाऊल टाकताना कधीही असा विचार करत नाही की मी खाली पडेन माझा हात तुटेल माझे दात तुटतील माझे पायाचे हाड मोडले तर आता जर लहान मुल असा विचार करत असेल की माझ्याकडून चालताना चूक होणार आहे लहान मुलांसारखे पहिले पाऊल टाकताना आपल्यासाठी सुद्धा असेच होते म्हणून मी हे काम करणार नाही आणि पहिले पाऊल टाकू शकणार नाही असा विचार करू नका पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागणी करा आणि दुसरे म्हणजे अवघड काम आधी करा तुमचे अतिशय मोठे आणि अवघड काम तुम्हाला झेपेल अशा छोट्या गोष्टींमध्ये विभागणी केल्यामुळे सर्वात अवघड भाग कोणता आहे तो ओळखा आणि तो अवघड भाग आधी करण्याचा प्रयत्न करा वेळेचे व्यवस्थापन या धड्यामध्ये आपण चर्चा केली होती की प्राधान्यक्रम कसा लावला पाहिजे ठीक आहे तर तुम्ही अति महत्त्वाची कामे सर्वात वर ठेवा आता सर्वात वरची कामे ही थोडी अवघड आहेत हे लक्षात आल्यामुळे आपल्याला सुरु तरी करता येतील आणि ती कामे औषधा सारखी असतात जी आपल्याला घ्यावी लागतात परंतु आपल्याला ती घ्यावीशी वाटत नाहीत कधीकधी ती खूप कडवट असतात आणि आपल्याला नको वाटतं हे हाताळण्यासाठी Brian Tracy ब्रायन ट्रेसी एक खूप समर्पक उदाहरण देतो तो म्हणतो की तो बेडूक खा ते न आवडणारे अप्रिय काम जे खूप महत्त्वाचे असते ते पटकन होऊन जाते तर तो याला 'बेडूक' म्हणतो तर त्या बेडका कडे पहा बऱ्याच लोकांना तो खूपच विचित्र वाटतो खूपच किळसवाणा तुम्ही ही तो खरोखरच तुमच्या तोंडात घ्याल का आणि गिळाल का तुम्हाला असे वाटेल की अरे बापरे मलाही खूप किळसवाणे वाटते मी याला स्पर्श सुद्धा करू शकत नाही असेच तुम्हाला काही कामाच्या बाबतीत वाटत असते जे तुम्हाला करावेसे वाटत नाही आता Brian Tracy ब्रायन ट्रेसी म्हणतो की हा बेडूक खा तो बेडूक शोधा आधी तो खा तुम्ही जर का एकदा हे केले तर तुम्हाला खूप ताकत मिळेल आणि तुम्ही अशा कितीतरी गोष्टी इतक्या सहज कराल की तुम्ही याचा आधी विचार सुद्धा केला नसेल ही ताकत तुम्ही कुठून मिळवणार बेडूक खाल्ल्यामुळे इतर लेखकांनी आणि व्यवस्थापन तज्ञांनी अजून काही अश्याच संज्ञा वापरल्या आहेत अशी काही लोक आहेत की जे बेडूक असे म्हणण्यापेक्षा 'veggie or vegetable' 'वेगी' अशी संज्ञा वापरतात याचा अर्थ काय ते म्हणतात की तो भाजीपाला खा जसे की तुम्हाला माहीतच आहे की गाजर खाणे शरीरासाठी चांगले असते परंतु सामान्यपणे एखाद्या लहान मुलाला आई जेव्हा हे देते तर ते मुल तिथून पळून जाते टाळते आणि गाजरापेक्षा चॉकलेट ला प्राधान्य देते म्हणून फळ भाज्या त्या तुम्हाला शक्ती देतील ज्यामुळे तुम्ही खूप ऊर्जावान राहाल तर आधी ते खा तो बेडूक खा तो भाजीपाला खा कदाचित ते काम तुमच्या आवडीचे नसेल ते आधी करा आणि तेच तुम्हाला खरंतर अधिक ताकत देईल की अरे तुम्ही हे एक अवघड काम सर्वप्रथम केले आहे तर तिसरे म्हणजे जेव्हा तुम्ही हे कराल तरीही तुम्हाला ते सुरुवात करण्यासाठी अवघड वाटेल आणि त्यावेळी तुम्ही हे 'Kaizen Principle' कायझेन प्रिन्सिपल कायझेनचे तत्व वापरा कायझेन हे एक जपानी तत्व आहे हे थोडक्यात पण वाढीव प्रमाणात बदल करते तर साध्या भाषेत याला 'एक मिनिटाचे तत्व' असे म्हणतात व्याख्यानाच्या शेवटी मी तुम्हाला एक लिंक दिली आहे ज्यामध्ये तुम्ही या तत्वाबद्दल अधिक माहिती करून घ्या जी तुम्हाला सामान्यपणे आळशीपणावर कशी मात करता येईल हे समजेल परंतु या एक मिनिट तत्वाच्या अनुषंगाने हे तुमच्या आळशीपणा वर मात करण्यासाठी आहे आणि चालढकल करण्याच्या सवयी वर देखील मात करण्यासाठी असून तुम्ही याचा उपयोग स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी करू शकता याचा किती प्रमाणात उपयोग होईल फक्त एक मिनिटे काहीतरी करण्याचा सराव करा दररोज त्याच वेळी उदा तुम्हाला टीव्ही पाहायला आवडते परंतु तुम्हाला वर्तमानपत्र वाचायला आवडत नाही तुम्हाला पुस्तक वाचायला आवडत नाही तुम्हाला काहीही वाचायला आवडत नाही तुम्हाला वरवरचेसहज वाचण्याची सवय देखील विकसित करावीशी वाटत नाही परंतु हृदयाच्या एका कोपऱ्यात मनाच्या कोपऱ्यात तुम्हाला काहीतरी सांगत असते की जोपर्यंत तुम्ही ही वाचनाची सवय विकसित करणार नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करू शकत नाही तर एका बाजूला तुमची सवय तुम्हाला सांगते की नको रे बाबा त्यापेक्षा मी टीव्ही पाहात बसतो परंतु तुमची सद्सद्विवेकबुद्धी तुम्हाला सांगते की वाचनाची सवय विकसित करून घ्या तुम्ही हे कायझेनचे तत्व कसे वापराल तुम्ही फक्त ठरवा की सकाळी आठ वाजता जेव्हा मी फेरफटका मारतो चालतो किंवा अजून काहीतरी करतो मी फक्त एक मिनिट 800 ते 801 दररोजचे फक्त साठ सेकंद जेवढे काही शक्य आहे तेवढे मी त्या एक मिनिटात वाचणार आता तुम्ही जेव्हा सुरू करता ते एका मिनिटातच संपवता मग एका मिनिटापेक्षा पुढे जात आणि हळूहळू पाचव्या सहाव्या दिवसानंतर जर तुम्हाला वाटले की अरे आपण अजून पुढे जाऊ शकतो आणि यानंतर काय आहे हे माहीत करून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असता तर दुसऱ्या मिनिटाकडे सुद्धा जा तीन मिनिटे चार पाच दहा मिनिटे आणि हे एक तास दोन तास असे विकसित होत जाते आणि तुम्ही एक उत्सुक वाचक बनता आणि एका दमात पुस्तक वाचायला सुरू करता तीन तास पाच तास सतत बसून तुम्ही ते पूर्णच करता तर थेंबे थेंबे तळे साचे याप्रमाणे एक अतिशय लहान थेंब नदी होऊन पुढे जात जात तो एक मोठा धबधबा होतो तर अशी आहे या कायझेनच्या तत्वाची शक्ती सुरुवातीला एक मिनिट ज्याचा तुम्ही द्वेष करत असता तेच तुम्हाला करायला आवडत नाही त्यासाठी स्वतःला ते करण्यासाठी भाग पाडणे हे चालढकल करण्यावर मात करण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे मी तुम्हाला सुचवेन की तुम्ही जे काम नेहमी पुढे ढकलता त्यासंदर्भात त्याचा वापर करा असे ठरवा की मी कमीत कमी एक मिनिटे हे करणारच आणि त्या कामाचा अल्पसा भाग तरी तुम्ही करणारच आता हळूहळू त्या एक मिनिटाचे दहा मिनिटे होतील आणि मग तुम्ही त्यात तल्लीन होऊन जाल Brian Tracy ब्रायन ट्रेसी आणि इतरांनी सुद्धा या प्रवाहामधला एक महत्त्वाचा मुद्दा निदर्शनास आणला आहे की तुमच्या शरीराला सतत गतिशील ठेवा हा प्रवाहसातत्य म्हणजे काय ते सांगते की खरंतर मी तुम्हाला सांगतोय मी तुम्हाला भुरळ पडतोय की तुम्ही एक मिनिटासाठी काहीतरी करणे सुरु करा परंतु मला हे खात्रीशीर माहिती आहे की एका मिनिटात हे संपवणे तुमच्या साठी खूप अवघड आहे अगदी पहिल्या दिवशीच तुम्ही एखादा मिनिट जास्त कराल इतर काही बाबतीत तुम्ही पाच मिनिटांपेक्षा जास्त आणि तुम्ही मग ठरवूनच टाकलं की एक मिनिटा ऐवजी तुम्ही दररोज दहा मिनिटे ती क्रिया कराल आणि ही दहा मिनिटे अशीच वाढत राहतील परंतु Brian Tracy ब्रायन ट्रेसी काय म्हणतो की या प्रवाहाचे घटक उर्जेचा प्रवाह विचारांचा प्रवाह आपल्या कामाचा प्रवाह तर जेव्हा आपण काहीतरी सुरू करतो प्राथमिक अवस्था थोडीशी अवघड असते आणि नंतर जस जसे आपण पुढे जातो आपण प्रवाहात येतो यानंतर त्या प्रवाहात आपण आधीपेक्षा दहा गोष्टी जास्त करतो याउलट आधी आपल्याला एखादी गोष्ट करणे सुद्धा अवघड वाटत होते तर Brian Tracy ब्रायन ट्रेसी आग्रहपूर्वक मांडतो की त्या प्रवाहात जाण्यासाठी आणि तो प्रवाह आणण्यासाठी जर तुम्हाला प्रारंभ करणे अवघड वाटत असेल कायझेनचे तत्व वापरा जर तुम्ही एखाद्या धावपटूला विचारले जर तुम्ही मॅराथॉनला जाणाऱ्या लोकांना विचारले ते तुम्हाला सांगतील की क्रीडांगणावर पोहोचण्यासाठी किंवा प्रत्यक्ष मैदानावर जाण्यासाठी जे पहिले पाऊल आपण टाकतो तेच सर्वात अवघड असते परंतु एकदा का तुम्हाला विशिष्ट वेळेला चालण्याचीपळण्याची सवय झाली की नंतर व्यायामासाठी आपण पहिले पाऊल टाकतो जे खूप अवघड असते आणि एकदा का तुम्हाला मैदानावर एक फेरी मारणे जमले तुम्हाला माहिती आहे की तुम्ही अजून एक फेरी मारता तुमच्या ताकतीनुसार तुम्ही अजून बऱ्याच फेऱ्या मारता तर त्या प्रवाहात येण्यासाठी जो खूप महत्त्वाचा आहे आणि त्या प्रवाहात येण्यासाठी तुम्ही कायझेनचे तत्व वापरा एकदा का तुम्ही त्या प्रवाहात आला की तुम्ही त्या कामासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे हे खूप महत्त्वाचे आहे मी हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे याआधीच्या विविध धड्यांमध्ये परंतु आता पुन्हा एकदा मी सांगत आहे की तुमचे कामाचे ठिकाण स्वच्छ आणि सुटसुटीत ठेवा जर तुमच्या टेबलावर जिथे तुम्ही काम करता तिथे बऱ्याच वस्तू इकडे तिकडे विखुरलेल्या पडलेल्या असतील जसे 2 3 कॉफीचे कप पेन पेन्सिल्स इकडे तिकडे फेकलेले असतील खूप पुस्तके कपडेसुद्धा आणि ज्या नको आहेत अशा बऱ्याच गोष्टी जर तुमच्या टेबलवर असतील आणि तिथे एक शब्द लिहायला सुद्धा जागा नसेल तर तुमचे कामाचे ठिकाण व्यवस्थित करा टेबल स्वच्छ ठेवा आणि जे काम करायचे आहे तेवढेच टेबलवर ठेवा खूप खूप महान लोक आणि सर्वोच्च शिखर प्राप्त करणारे आणि आपल्या क्षेत्रातले म्हणजे एपीजे अब्दुल कलाम तर हे सर्व व महान लोक ओळखले जातात ते त्यांचे टेबल एकदम स्वच्छ आणि फक्त त्यावर एक पेपर एक फाईल एखादे प्रलंबित काम किंवा एखादे टेबलावर असलेले काम यासाठी जेव्हा तुम्ही असे ठेवता तेव्हा आपले मन एखाद्या कामावर लक्ष केंद्रित करू शकते ते ताबडतोब करणेदेखील शक्य असते आणि तुम्ही ते संपवता त्यानंतर दुसऱ्या बाजूला फाईल मध्ये ठेवणे दुसरे काम हाती घेणे ते तसेच टेबल वर ठेवणे आता टेबल कसा स्वच्छ ठेवता येईल कधीकधी आपल्याला प्रत्येक वेळी ते स्वच्छ ठेवणे हे शक्य नसते कधी कधी तुम्ही कामात इतके व्यस्त असता की काही गोष्टी हळूहळू जमा व्हायला लागतात अशावेळी तुम्ही स्वतःला सांगायला हवे की तुम्ही तुमचे कार्यस्थळ नेहमी व्यवस्थित ठेवले पाहिजे सुरुवात करण्यापूर्वी यशस्वी व्यवस्थापक त्यांच्या टेबलवरचे काम पूर्ण करतात एकदा का ते कामावर आले की ते पाच दहा मिनिटे त्यांच्या टेबलावरचे व आजूबाजूचे सर्व साहित्य आटोपशीर आणि नीटनेटके ठेवतात आणि दिवसाच्या शेवटी असे जर तुम्ही दोन वेळा केले जेव्हा तुमचे ऑफिस बंद होत असते किंवा तुम्ही झोपण्यापूर्वी शक्य असल्यास टेबल व्यवस्थित स्वच्छ करा जेव्हा तुम्ही सकाळी उठता आणि तुम्हाला काहीतरी करावेसे वाटते जर टेबल स्वच्छ आणि व्यवस्थित असेल तर तुम्ही काम करू शकता तसेच तुम्ही विचलित न होता त्या कामावर लक्ष देऊ शकता आणि ते पूर्ण सुद्धा करू शकता परंतु सरळ आणि व्यवस्थित करण्यामध्ये वेळ वाया घालवू नका जेव्हा तुम्ही उद्दिष्टाच्या दृष्टीने काम करत असता जेव्हा तुम्हाला काम करायचे असते तेव्हा तुम्ही असे वाटून घेऊ नका की अरे हे किती अव्यवस्थित आहे मी थोडं व्यवस्थितस्वच्छ करून घेतो नको आधी बेडूक खा आणि मग फळभाज्या खा आणि मग नंतर जर तुम्हाला व्यवस्थितस्वच्छ करायचे असेल तर करा परंतु आता ते आपले प्राधान्य नव्हे हे दिसायला खूप छोटीशी गोष्ट वाटते परंतु ती खूप महत्त्वाची आहे एक स्वच्छ नीट नेटका टेबल हे एखाद्याचे मोकळे मन दर्शवितो Robert Schuler रॉबर्ट श्यूलर आणि इतरांनी हे निदर्शनास आणले आहे की "आपले मन हे पॅराशुटहवाई छत्री सारखे असते हे तेव्हाच कार्यशील असते जेव्हा ते मोकळेखुले असते " म्हणून तुम्ही ते उघडे ठेवा मन हे एकदम रिकामे असले पाहिजे जेव्हा त्याला कमीत कमी वेळेमध्ये आणि कार्यक्षमपणे एखादे काम पूर्ण करायचे आहे तेही तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी वेळेत पुढचा मुद्दा असा आहे ज्यावर मला अधिक भर द्यायचा आहे तुम्हाला हवे असणारे ध्येय निश्चित करा अर्थातच तुम्ही विचाराल की मला हे माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी बॉस साठी करायचे नाही यासंदर्भात आपले असे काही ध्येय असतात की जे तुम्हाला आजही पूर्ण करावेसे वाटतात ठीक आहे तर तुम्ही तुमच्या बॉसला सांगा या मधला हा भाग मी करेन यामधले काही काम तुम्ही इतरांना सोपवू शकता का तुमची बरीच निष्क्रियता नेहमी तुम्ही चालढकल करता कारण असे बऱ्याचदा आपल्याला प्रेरणा न देणाऱ्या ध्येया मुळे होते तुम्हाला असे आव्हानात्मक वाटत नाही म्हणून तुम्ही निराश होता तर जेव्हा तुम्ही एखादे काम करता तेव्हा स्वतःला एक मूलभूत प्रश्न विचारा की तुम्हाला हे ध्येय गाठायचे आहे का यामुळे तुम्हाला खरोखर समाधान मिळणार आहे का यामुळे तुमचे काही पोषण होणार आहे का जर तुमचे मनापासून उत्तर 'नाही' असे असेल तर त्याचा अर्थ असा आहे की हे तुमचे प्रथम प्राधान्याचे ध्येय नाही मग तुम्ही काय केले पाहिजे तुम्ही असे ध्येय शोधले पाहिजे की जे तुम्हाला खऱ्या अर्थाने प्रेरित करते आणि एकदा का तुम्हाला ते माहित झाले की हे माझे ध्येय आहे तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळेल आणि स्वतःला असे प्रश्न विचारा की तुम्हाला असे का करावेसे वाटते मी हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्हाला ते ध्येय का पाहिजे हे शोधा का कारण मला हे ध्येय का हवे आहे यामुळे तुमच्या आतली प्रेरणा जागृतस्पष्ट होण्यास मदत होईल ती तुम्हाला तुमच्या अंतर्मनाला जोडून टाकेल आणि जर तुम्ही त्याला स्पर्श केला आणि तुम्ही जर प्रेरित झालात तर तुमच्या ध्येया बरोबर त्याला संक्रमित एकत्रित करा मग बघा तुमच्या आयुष्यात कधीही तुम्ही चालढकल करणार नाही तर तुम्ही काय केले पाहिजे शक्य आहे तेवढी उत्तरे लिहा की मला हे का करावेसे वाटते मला हे का करावेसे वाटत नाही त्याचे फायदे आणि तोटे लिहा आणि मग पहा की तुम्हाला हे का केले पाहिजे याची उत्तरे जास्त मिळायला लागतील एक साधी गोष्ट जसे की वजन कमी करणे तुम्ही विचारत असता तुम्हाला तुमचे वजन घटवायचे आहे का कोणत्या कारणासाठी आणि जर वजन कमीच केले नाही तर तुम्हाला त्याचा काय फायदा होणार आहे पण अर्थातच तुम्हाला माहीतच आहे की वजन घटवण्याचे कारण त्याहीपेक्षा महत्त्वाचे कारण आहे की जे तुम्हाला प्रयत्न करायला भाग पाडते म्हणून जोपर्यंत स्वतःला सातत्याने प्रश्न विचारा की तुम्हाला हे का करायचे आहे यासाठी तुम्हाला एखादा मजबूत धक्का किंवा प्रेरणा मिळत नाही तोपर्यंत ते काम करू नका याचा अर्थ असा आहे की ते काम तुमच्यासाठी समर्पक नाही म्हणून आपण ते पुढे ढकलत राहतो एखाद्याला तीव्र प्रकारचा चालढकल करणारा आहे का असे वाटेल ते शोधा आणि शक्य असल्यास ते काम सोडून द्या एखाद्याला विनंती करा की ते तुमच्यासाठी करा म्हणून एखाद्याला पैसे देऊन देखील करून घ्या तर ते तुमच्या उपयुक्त ठरेल परंतु अश्या ध्येयावर लक्ष ठेवा जे तुम्हाला खरोखर करायचं आहे भलेही ते खूप अवाढव्य मोठे दिसत असले तरी ते करण्यासाठी तुम्ही आधी ते ओळखाशोधा आणि तुम्हाला ते का करायचे आहे हे माहित करून घेतल्यामुळे तुम्हाला कधीही ते काम सुरु करता येईल तर तुम्ही ते कसेतरी करून घ्याल किंवा कमीत कमी तुम्हाला हे तर माहीत होईल की मला हे ध्येय का गाठायचे आहे पुढचा टप्पा आहे की तुम्ही तुमचे ध्येय जाहीर करा तुम्ही घोषित करा तुमच्या मित्रांना देखील सांगा पहा पुढील सहा महिन्यात मी माझे वजन कमी करणार आहे तुमच्या मित्रांना सांगा की पुढील दोन महिन्यात मी ही कादंबरी संपवणार आहे जर तुम्ही यावेळेस माझ्या सोबत असाल तर मी हे उद्दिष्ट पूर्ण करणार आहे ही उद्दिष्टे मिळवून मी विक्रम मोडणार आहे हे सांगा जाहीर करा तुमच्या बॉसला सांगा तुमच्या शिक्षकांना सांगा मित्रांना सांगा नातेवाइकांना सांगा तर हे जाहीर करण्याशिवाय तुमचे ध्येय इतरांबरोबर सामायिकचर्चा करा तुमचे ध्येय मिळवण्यासाठी समविचारी लोक शोधा तर असे बरेच लोक आहेत ज्यांना तुमच्यासारख्या गोष्टी करायच्या आहेत त्यांच्यासोबत रहा गट तयार करा तुम्ही एक प्रकारे प्रभावी वातावरण निर्माण करू शकाल लोक एकमेकांना प्रेरणा देतील मात्र स्वतःला ताण देऊ नका एखादे काम पटकन आणि कार्यक्षमपणे करण्यासाठी स्वतःवर जास्त ताण टाकू नका तर आकस्मिक गोष्टींमुळे देखील थोडासा अपेक्षेपेक्षा उशीर होऊ शकतो तुम्ही विचार केला होता की हे सहा महिन्यात होईल परंतु याला सात महिने लागले ठीक आहे काही फरक पडत नाही काही सुरू केले नाही यापेक्षा हे निश्चितच चांगले आहे परंतु जर तुम्ही खूप ताण आणि दबाव घेत असाल तर तुम्ही हाताश होऊन जाल आणि परत तुम्ही तुमच्या जुन्या चालढकल करण्याच्या सवयी कडे जाल जी खूप भयानक आहे आता चालढकल करण्यावर मात करण्यासाठी आवश्यक काही टप्पे यशस्वी केलेल्या कामाची अथवा प्रकल्पांची नोंद ठेवा जर तुम्ही खूप अडचणीतून एखादे काम पूर्ण केले जसे की तुम्ही तुमचे वजन 100 किलो हून 60 किलो केले तर त्याचे व्हिडिओ बनवा फोटो घ्या तर अशा सर्व गोष्टी जपून ठेवा ज्या तुम्हाला कायमस्वरूपी आठवणीत राहतील तुम्हाला शक्य असेल त्या पद्धतीने नोंद ठेवा आणि एखादा प्रकल्प पूर्ण केला असेल किंवा तुम्ही जर एखादे विशेष प्रावीण्यप्रशस्तीपत्र मिळवले असेल त्याची फ्रेम करा योग्य ठिकाणी ती लावा जिथे तुम्हाला नेहमी पाहता येईल तेच तुम्हाला अजून कठीण काम अजून अवघड आणि आव्हानात्मक कामे करण्यासाठी प्रेरणा देईल ज्याची तुम्ही यापूर्वी कल्पनाही केली नसेल आणि जसजसे तुम्ही पुढे जाता जर तुम्ही विचार केला की हे थोडेसे अवघड आहे त्या अवघड कामांचे खेळात रुपांतर करा जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे खेळाडू सारखे खिलाडूवृत्तीने किंवा काही कामांची विभागणी खेळातल्या सारखी केली आणि नंतर तुम्ही इतरांना संघातील खेळाडू सारखे सहभागी करून घेतले आणि त्यांना सांगा की काम एका खेळाप्रमाणे आहे त्याच्यासाठी हे नियम आहेत मग आपण असे करू या आणि प्रत्येक जण त्या पद्धतीने करेल तर मध्ये खूप धमाल मस्ती करा ज्यामुळे तुम्हाला कंटाळा येणार नाही आणि या चालढकल करण्याच्या सवयीपासून सुटका करून घेता येईल परंतु या सर्व गोष्टी करताना तुम्ही हे विसरू नका कि प्रत्येक यशस्वी कार्यपूर्ती साठी स्वतःचे कौतुक करा तर तुम्ही स्वतःला आदरपूर्वक वागवा गोंधळून जाऊ नका एका बाजूला मी म्हणत आहे की चालढकल करू नका दुसऱ्या बाजूला मी म्हणतोय की सकारात्मक पद्धतीने चालढकल करा मला नेमके काय म्हणायचे आहे थोड्याफार ज्ञानाने सकारात्मक पद्धतीने तुम्ही चालढकल करू शकता हे काम हे बेडूककाम खरोखर अवाढव्य मोठे दिसत आहे आणि कुरूप ही तुम्ही काहीही करा तुम्ही कायझेन पद्धती जरी वापरली आणि सर्वकाही तरीदेखील तुम्ही स्वतःला ते काम करण्यासाठी तयार करू शकत नाही आता सकारात्मकपणे चालढकल करणे तुम्ही हे करण्यासाठी थोडासा उशीर करा आणि तुमच्या प्राधान्य क्रम यादीतील दुसरे तिसरे चौथे काम घ्या आणि ते करा आता तुमच्या लक्षात येईल की तुमचे मन काम करण्यास सुरू करेल अगदी क्षूल्लक काम सुद्धा खूप वेगाने करेल जेव्हा तुम्ही हळूच स्वतःला म्हणाल की ठीक आहे मी हे जाणीवपूर्वक पुढे ढकलत आहे परंतु मी थोडसं इतर काम करणार असल्यामुळे आता जेव्हा तुम्ही एका झटक्यात पाच कामे करता एका कामाच्या बदल्यात आणि हळूहळू तुम्हाला एक प्रकारची चालना मिळते आणि तुम्हाला वाटते की अरे वा मी हे सुद्धा करू शकतो तर सकारात्मक चालढकल ही त्या प्रमाणे असते जी तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये एक प्रकारचा समतोल साधता की मी असे परत करणार नाही परंतु मी दुसरे काहीतरी करेन आणि मग पुन्हा त्या कामाकडे वळेन हे करत असताना चालढकल होतच असते हे कबूल केले पाहिजे आणि एक मानवी स्वभाव म्हणून याचा स्वीकार करा ते कबूल करा तुम्ही याचा स्वीकार करा होय मी चालढकल करेन परंतु मला माहिती आहे की मी हे का करत आहे आणि चालढकल होण्याची काळजी सोडून तुम्ही स्वतःची चांगले राहिले पाहिजे काही कामांच्या बाबतीत लोक त्यापासून सुटका करून घेण्यासाठी थकलोय किंवा आजारी आहे हे कारण सांगतात परंतु तसे करू नका जेव्हा तुम्ही काहीतरी करत असाल तेव्हा तुमच्या मार्गावरील छोट्या यशाची देखील दखल घ्या एखादी छोटी गोष्ट मिळाली तरी तुम्ही ती कबूल करा मी सांगितल्याप्रमाणे त्या गोष्टीसाठी स्वतः सोबत आनंद साजरा करा वेळप्रसंगी आपल्या सद्सद्विवेक बुद्धीने चालढकल करा पण त्याचा समतोल साधा स्पष्टपणे एखादे महत्त्वाचे काम पुढे ढकला परंतु असा योग्य समतोल ठेवून ज्यामध्ये इतर कमी महत्त्वाची पाच कामे करणार असाल आणि परत पुन्हा त्याकडे वळा परंतु कोणतीही चालढकल करण्याची विशिष्ट पद्धती जाणीवपूर्वक मोडाखंडित करा जर तुम्ही सवय एखाद्या विशिष्ट पद्धतीने विकसित करत असाल तुमचे मन जर एक विशिष्ट प्रकारची चालढकल करण्याची पद्धत विकसित करत असेल तर तुम्हाला ती मोडलीच पाहिजे तुम्ही असे होऊ देता कामा नये एकूणच समारोपाचा विचार म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही केले पाहिजे फक्त केले पाहिजे कारण या चालढकल करण्याच्या सवयी वर मात करण्यासाठी तुमच्या योजनेची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे याची फक्त अंमलबजावणी करणे गरजेचे नसून तुम्ही तुमच्या योजनेशीकामाशी कटिबद्ध असणे खूप गरजेचे आहे एक इंटरनेट वरील चित्र तुम्हाला सांगते की फक्त तुम्ही ते करा जर तुम्हाला ते महत्त्वाचे वाटत असेल तुम्हाला मार्ग मिळेल जर नाही मिळाला तर तुम्ही एखादे कारण शोधून काढणार जर तुम्ही काहीतरी सुरू केले असेल तर ते पूर्ण करा हे खूप महत्त्वाचे आहे की जर तुम्ही आपले काही मागील धडे पाहिले तर मी म्हणेन की Zeigarnik Effect झीगार्निक इफेक्ट आठवुन बघा आपल्या Developing Soft Skills and Personality 'डेव्हलपिंग सॉफ्ट स्किल्स अँड पर्सनॅलिटी' या कोर्स मधील तिसऱ्या आठवड्यातील पाचव्या मोडयुल मधील सतरा नंबरचे व्याख्यान जर तुम्हाला मागे जायचे असेल तर पटकन बघून घ्या अन्यथा मी आत्ताच समारोप करताना Zeigarnik Effect झीगार्निक इफेक्ट चा वापर उत्पादकतेसाठी कसा करता येऊ शकतो हे सांगितले आहे तुम्ही त्याचा वापर चालढकल करण्याची सवय मारून टाकण्यासाठी त्यावर मात करण्यासाठी करू शकता Zeigarnik Effect झीगार्निक इफेक्ट हा काय आहे हे त्यांच्यासाठी जे आतापर्यंत शिकले नाहीत हे असे सांगते की कोणतेही अपूर्ण काम आपल्याला थोडे चिंताग्रस्त करते यामागे खूप मोठी वैज्ञानिक विचारसरणी आहे की त्यांना माहित असते की त्यांच्या मेंदूची कार्यप्रणाली तशी असते जर तुम्ही एखादे काम सुरु केले तर ते तुम्हाला पूर्ण करावेच लागते तुम्ही जर ते पूर्ण केले नाही तर ते तुम्हाला चिंताग्रस्त करते म्हणून हे खूप महत्त्वाचे आहे की एका कामावर लक्ष केंद्रित करा आणि ते पूर्ण होईपर्यंत त्याच्याशी चिटकून रहा जरी तुम्ही ते नाही केले तरी सुद्धा तुमचे मन त्याकडे परत जाण्याचा प्रयत्न करेल जरी तुम्ही ते एका वर्षांनी पाच वर्षांनी किंवा दहा वर्षांनी करणे सोडले तरी तुमचे मन तिकडे जाण्याचा प्रयत्न करत राहणार नंतर ते जर परत तिकडेच जात असेल तर ते काय करत आहे तुमच्या डोक्यात ते भिनत चाललेले असते म्हणून न केलेली कामे आपले बरेच मानसिक संसाधने वापरत असतात विशेषतः तुमच्या मनातील सर्वात जास्त सुपीक जागा हे खातात आणि तुम्ही जोपर्यंत पुन्हा तिथे जाऊन ते काम संपवत नाही तोपर्यंत ते नकार देतात तर मी तुम्हाला सांगत होतो की ही एक खूप मजेशीर नोंद आहे की लोक कसे व्हिडिओ गेम किंवा टीव्ही सिरीयल च्या आहारी जातात कारण त्यांना नेहमी वाटत असते की पुढे काय पुढे काय पुढे काय आणि असे काही जे कधीच संपणार नाही त्यांना हे पाहायचे असते की याचा शेवट कसा होणार आणि म्हणून तरी मोठ्या मोठ्या सिरीयल आजही सुरू आहेत तर लोकांना हे तोपर्यंत पाहायचे असते की उद्या काय होणार पुढे काय परंतु हा 'Zeigarnik Effect' झीगार्निक इफेक्ट वापरा याबद्दल विचार करा आणि मग तुमच्या उत्पादकतेसाठीनवनिर्मितीसाठी वापरा तुमची चालढकल करण्याची सवय घालवण्यासाठी वापरा तुम्ही फक्त समजून घ्या की याचा त्रास सुरुवातीलाच होतो कायझेन वापरा आणि मग सुरू करा पण एकदा का सुरू केले तुम्ही ते कसेतरी आणि केव्हातरी संपणारच तुमचे मन तुम्हाला सांगत राहील पूर्ण कर पूर्ण कर तुम्हाला याची जाणीव होईल म्हणून त्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही चिंताग्रस्त व्हाल सुरु केलेल्या कामापासून पळून जाणे तुम्हाला आहे त्या ठिकाणीच ठेवते ते तुम्हाला परत त्याच ठिकाणी आणते म्हणून एकदा का सुरू केले की ते संपवून टाका आणि Zeigarnik Effect झीगार्निक इफेक्ट आठवण्याचा प्रयत्न करा जो तुम्हाला ते काम अर्धवट सोडू देणार नाही तुमचे मन तुम्हाला सांगत राहील की परत ये म्हणून तर हे लक्षात ठेवा आणि नंतर मला इंटरनेटवर एक मजेशीर तक्ता सापडला जो तुम्ही दररोज स्वतःला विचारण्यासाठी वापरू शकता हे एका चालढकल करणाऱ्या माणसासारखे आहे ज्याने यशस्वीरित्या काम पूर्ण केले आहे तर तुम्ही सुरुवात कराल की मी हे करणार नाही मी हे करू शकत नाही मला हे करायचे आहे ही कितवी वेळ आहे जी तुम्हाला चालढकल करण्यावरून प्रत्यक्ष कृती कडे घेऊन जात असते एखाद्या गोष्टीवर कृती करण्याची तुमची क्षमता आणि त्याला गती देणे आणि मग तुम्ही विचारू शकता की मी हे कसे करू मी हे करण्याचा प्रयत्न करेन मी हे करू शकतो मी हे करेन आणि शेवटचा टप्पा होय मी पूर्ण केले म्हणून तुम्ही स्वतःला विचारत रहा की तुम्ही आज कोणत्या टप्प्यापर्यंत पोहोचला आहात एका दिवसात असे खुप होकारार्थी उत्तरे मिळतील की मी हे केले आणि मी ते केले नाही हे तुमच्या डोक्यात सतत घोळत राहिल परंतु तुम्हाला हा घोळ लगेच मिटवावा लागेल तुम्हाला स्वतःला सतत धक्का द्यावा लागेल होय मी हे केले हा धडा मी पूर्ण करत असताना नेहमीप्रमाणे मला काही प्रेरणादायी वाक्यांनी समारोप करायला आवडेल एक म्हणजे प्रसिद्ध ख्यातनाम व्यक्तिमत्त्व बेंजामिन फ्रांकलीन आणि दुसरे अब्राहम लिंकन दोघांनीही आपला वेळ कसा कार्यक्षमपणे वापरावा आणि चालढकल करण्यावर मात कशी करावी याबद्दल चर्चा केली आहे चला तर बेंजामिन फ्रँकलिन यांना काय म्हणायचे आहे ते पाहूया तो म्हणतो "तुम्ही उशीर करू शकता परंतु वेळ मात्र नाही वेळ तुमच्यासाठी थांबणार नाही तुम्ही उशीर कराल परंतु वेळ मात्र तसेच पुढे पुढे जात राहिली आणि गेलेला वेळ हा पुन्हा मिळत नाही " तुम्ही तो ठरवता तो कायमचा निघून जातो तुम्ही फक्त त्याबद्दल पश्चाताप करता " म्हणून ते असे म्हणतात की जोपर्यंत इस्त्री गरम आहे तोपर्यंतच तिचा उपयोग आहे जर तुम्ही ती वेळ चुकलात तर कायमचेच चुकला लिंकन असे म्हणतो की "जे वाट पाहतात त्यांच्याकडेच काही गोष्टी येतात परंतु अशा गोष्टी ज्यांनी धडपड करून सोडून दिलेल्या असतात अशा " हे वाक्य असे सांगते की लवकर किंवा वेळेत आलेल्या लोकांनाच योग्य गोष्टी मिळतात परंतु असे काही जे टाकून दिलेले असते चुकून राहिले असते छोट्या मोठ्या संधी ठीक आहे अशा काही गोष्टी ज्या वक्तशीर माणसांना नको असणाऱ्या त्या सोडलेल्या गोष्टी असे चालढकल करणारे लोक पकडतात मिळवतात तर तुम्हालाही अशाच जाळ्यामध्ये अडकावे असे वाटते का अर्थातच मला माहित आहे तुम्हाला असे करायचे नाही म्हणून सर्व सूचनांचे दिलेल्या टिपाचे पालन करा त्याची अंमलबजावणी करा निराकारण करा या व्याख्यानाच्या शेवटी जर तुम्ही उशीर करत असाल काहीतरी लिहीत असाल काहीतरी करत असाल तर हे करा तरच माझेही व्याख्यान अर्थपूर्ण आणि प्रभावी होईल गेल्या धड्या प्रमाणे मी काही वाचलीच पाहिजेत अशा पुस्तकांची यादी देत आहे Brian Tracy ब्रायन ट्रेसी आणि त्यानंतर Ken Zeigler केन झिग्लर परंतु याव्यतिरिक्त मी तुम्हाला सांगितले आहेच की कायझेन Kaizen यासाठी एक लिंक दिली आहे तुमच्या आळशीपणा वर मात करण्यासाठी त्या लेखावर एक नजर टाका तुम्हाला वाचताना खूप मजा येईल याच बरोबर मला हे व्याख्यान संपवायला आवडेल आणि हा व्हिडीओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार मी पुन्हा येईल एक नवीन धडा घेऊन ज्याचे नाव आहे 'How to Say No' हाऊ टू से नो आता मात्र धन्यवाद